बाला आता मी काय करणार आहे अश्विनने मला हा कोर्स रेकॉर्ड करण्यासाठी 8 आठवडे दिले आहेत आणि ते काय आहे शूज बद्दल काहीतरी आहे कोणाचे तरी शूज महिलांचे माणसांचे मुलांचे वेगवेगळे आकाराचे शूज तो आरसा जो तुम्ही चपलांच्या दुकानात वापरतात मला कल्पनांची आवश्यकता आहे पण सध्यातरी माझ्याकडे कल्पना नाही एक सेकंदाची प्रतीक्षा करा माझ्याकडे एक कल्पना आहे मी माझ्या मित्राला बोलवतो माझा विद्यार्थी क्युरीओ तो नेहमी कल्पनांनी भुरळ घालत असतो प्रथम मी त्याला कॉल करतो कुरिओ फोन उचल पिकअप पिकअप पिकअप हा अहो हो कुरिओ अरे तू कसा आहेस इंटर रेप्युटेड इनकॉर्पोरेशन मध्ये तुझी इंटर्नशिप कशी चालू आहे सर्व ठीक आहे ना खूप छान अरे मला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे हा कोर्स आहे डिझाईन थिंकिंग हा तुम्हाला माहित आहे काय खरंच तू त्यावर एक प्रकल्प करत आहेस मला त्या कोर्ससाठी व्हिडिओ आवश्यक आहेत तू त्यासाठी मला मदत करशील का ठीक आहे प्रकल्प कशाबद्दल आहे याबद्दल माहिती देण्यास तू कधी पासून सुरवात करशील अरे खूपच उत्कृष्ट एक मिनिट प्रतीक्षा कर एक मिनिट थांब फ्लॅशबॅक